तर आता तर हे मॉड्यूल 2 डी एफईएम कडे पाहणार आहे जे मुळात आपण 1 डी मध्ये पाहिले त्या सर्व गोष्टींचा विस्तार आहे तर हा असा प्रवाह आहे ज्यामध्ये आपण येथे काही महत्त्वपूर्ण बाबींकडे पाहू आम्ही थेट वेक्टर मर्यादित घटकांकडे पाहणार आहोत मी तुम्हाला जे दाखविले ते म्हणजे 1D मध्ये आधारित नोड आणि 2D वर आधारित नोडसाठी मी तुम्हाला शेप फंक्शन्स दाखवले तर आम्ही काय करू आम्ही थेट वेक्टरवर आधारित एका मर्यादित घटकांवर जाऊ कारण आपण हे करू शकता की 1D ते 2D स्केलरचे तर्क अनुसरण करणे आपल्यासाठी सोपे आहे तर आपण 2D वेक्टर काहीतरी अधिक मनोरंजक करू या किंवा त्या साठीचा दुसरा शब्द त्या मजकूराच्या आधारे किनार आहे ज्यास नोड बेस्ड आणि एज बेस्ड म्हणतात ठीक तर आपल्याकडे कोणत्या प्रकारची शेप फंक्शन्स आहेत ते पाहू ठीक तर स्केलेर शेप फंक्शन कोणत्या प्रकारचे होते जे आमच्याकडे होते कारण आपल्याकडे फक्त आपल्या स्मरणशक्तीला ताजेतवाने करण्यासाठी जर माझ्याकडे नोडस् 1 2 3 आणि दरम्यान काही पी बिंदू असल्यास तर मी परिभाषित केले होते आणि उदाहरणार्थ हे एक रेषीय फंक्शन होते बरोबर आपल्याकडे उदाहरणार्थ शेप फंक्शन म्हणून परिभाषित केलेले होते तर हे नोड आधारित होते आणि शेवटी या बरोबर आम्ही काय बरोबर केले आम्ही म्हटले आहे की फील्ड आत कुठेही आहे बरोबर तर 2 डी नोड आधारित गोष्ट अगदी सोपी आहे चला हे येथे नोड बेस्ड 2D वर लिहू जर तुम्ही आत घेतले तर कोणतेही मूल्य मी हे एक रेषात्मक संयोजन म्हणून लिहू शकतो आणि हे रेषात्मक फंक्शन आहेत तर आता हा प्रश्न आहे की मी यामधून वेक्टर फंक्शन्स कसा बनवायचा हा प्रयत्न करतो तर पुन्हा ही अशी परिस्थिती आहे जिथे उत्तर हे एक अतिशय भूमितीय उत्तर आहे तर मी ते लिहीन आणि मग त्याचे गुणधर्म काय आहेत ते पाहू तर मी वेक्टर फंक्शन टी परिभाषित करणार आहे तर हे वेक्टर फंक्शन आहे याचा अर्थ असा की अंतराळातील कोणत्याही क्षणी या फंक्शनच्या विपरीत त्याच्या दिशेने विशालता आणि दिशा असेल ज्या कोणत्याही क्षणी या प्रमाणात स्केलर फंक्शन आहे बरोबर तर के 1 2 3 होऊ शकते तर लक्षात घ्या की वेक्टर उजवीकडे कुठून येत आहेत मी याचा ग्रेडियंट घेत आहे तर आपण कुठल्याही तपशिलात प्रवेश करण्यापूर्वी आपण कोणत्या डिग्रीची असावी अशी अपेक्षा आहे विद्यार्थीः सर रेखीय फक्त हे केवळ रेषात्मक असेल कारण जेव्हा मी ग्रेडियंट घेतो तेव्हा विद्यार्थी ते आहे तेथे प्रथम क्रमवारीत ते 0 वर जातील आणि त्यानंतर मला वर सोडले जाईल तर पुन्हा मी येथे काही खूप चांगली भौमितिक वैशिष्ट्ये वापरू शकेन ज्यामुळे सर्व अटी रद्द होतात आणि आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल तर तर ही वेक्टर शेप फंक्शन्सची व्याख्या आहे तर आपल्याकडे असेल एल वरील प्रमाणेच आहे तोच Li जो मी येथे नोडच्या बाबतीत वापरला आहे होय मी पुढील गोष्ट करण्यासाठी हे वापरत आहे तर हे लक्षात घेण्यास उत्सुक आहे की एक्स घटकात कोणतेही एक्स नाही वाई घटकात कोणतेही वाई नाही आणि तेच घडते कारण ज्या मार्गाने ही गोष्ट तयार केली गेली आहे त्या क्षणामुळे आपल्याला एक्स अवलंबून अटी संपुष्टात रद्द करणे माहित आहे तर हे असे लिहिण्यामुळे आपल्याला हे खरोखर कसे दिसते याविषयी फारशी अंतर्ज्ञान नाही तर आपण नोड बेस्ड किंवा एज बेस्ड का वापराल तर आपण नंतर थोड्या वेळाने पुढे जाऊ परंतु मूलभूत कल्पना म्हणजे मॅक्सवेलचे समीकरण वेक्टर क्षेत्राबद्दल आहेत तर स्केलर फंक्शन्सच्या दृष्टीने तोडगा काढून तुम्ही थोडी अचूकता गमवाल तर वेक्टर आधारित फॉर्म्युलेशन बरेच अचूक आहेत अंतर्गत रेझोनेन्स नावाची समस्या आहे जी नोड आधारित फॉर्म्युलेशनच्या बाबतीत घडते जिथे आपणास काही उत्तेजक उपाय मिळतात भौतिकरित्या अस्तित्त्वात नसलेली सोल्यूशन्स जेव्हा आपण नोड आधारित नक्कल वापरून समीकरणांची प्रणाली सोडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती दिसून येतात जेव्हा आपण एज आधारित घटकांचा वापर करता हे असे आहे जे हे बेस फंक्शन्ससारखे दिसते तर उदाहरणार्थ हे आपले आहे हे आपले आहे आणि हे आपले आहे ठीक म्हणून मी x y स्पेसच्या कोणत्याही क्षणी सांगितले की तेथे एक वेक्टर असेल म्हणून परिमाण आणि दिशा ठीक आहे या 3 वेक्टर फील्डचा रेषीय संयोजन म्हणून मी कुठल्याही क्षणी फील्ड लिहित आहे त्यामध्ये जाण्यापूर्वी आपण काही 2 मुख्य गुणधर्म पाहू तर इथली पहिली प्रॉपर्टी म्हणजे मी उदाहरणार्थ बघितलं तर इथल्या कुठल्याही एका काठावर नजर टाकू समजा वर तर लक्षात ठेवा हे 1 होते आणि आमच्या अधिवेशनात हे 2 आणि 3 होते ठीक म्हणून जेव्हा मी उदाहरणादाखल पाहतो तेव्हाच या उदाहरणात मी असे म्हणू शकतो की आपण त्या आकृतीतून असे करू शकता की आपण क्रमवारी लावू शकता की 2 3 बाजूच्या चे घटक ते कसे दिसत आहे विद्यार्थी तर दिशेने बदलत असलेल्या एकासाठी विहिरीचे 2 3 घटक दिशेने डावीकडे सुरू होते नंतर उजवीकडे सुरू होते तर होय आकृती किंचितशी नाही याचा अर्थ असा आहे जे आकृतीवरून हे निश्चित करणे शक्य नाही परंतु जर आपण गणना केली तर असे दिसून येते की काठाच्या बाजूने वेक्टर क्षेत्राचा घटक कॉन्स्टन्ट आहे तर माझ्या म्हणण्याचा अर्थ तेच आहे विद्यार्थीः संपूर्ण वेक्टर फील्ड संपूर्ण वेक्टर फील्ड विद्यार्थीः तर मी या हे हे हे मुद्दे आणि येथे योग्य असलेल्या कोणत्याही बिंदूचे मूल्यांकन करतो आणि या बिंदूंच्या बाजूने कोणताही बिंदू ज्याचा मला भाग 1 मिळतो विद्यार्थीः आत नाही काठावर फक्त काठावर आत नाही ही पहिली गोष्ट आहे इतर काठावर टी 1 चे काय आहे तर आपण किनार 1 2 आणि 3 1 पर्यंत काय दिसते असे आपल्याला वाटते विद्यार्थी नॉर्मल नॉर्मल बरोबर हे अगदी नॉर्मल आहे तेथे स्पर्शिक घटक नाही ठीक तर तुम्हाला असे वाटते की या अशा प्रकारच्या एखाद्या गोष्टीचा फायदा असू शकेल तर इतर 2 कडांसह फील्डमधील स्पर्शिक घटक अजिबात बिघडत नाही तर धार 1 च्या किनार 1 च्या स्पर्शिक भागाची काळजी घेते म्हणजे धार 2 3 च्या बरोबर आणि उदाहरणार्थ इथे फक्त बद्दल बोलायचे म्हणजे योगदान किनार 2 च्या बाजूने 1 आहे दुसऱ्या बाजूने 0 बरोबर म्हणून येथे उदाहरणार्थ मी हे लिहायला हवे जसे 1 3 बरोबर 0 आहे ही वरील गोष्ट अधिक किंवा वजा 1 असू शकते अवलंबून आहे विद्यार्थी हो अधिवेशन ठीक आहे आपण याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे आता हे करत असताना मी आत कुठल्याही क्षणी फील्ड लिहू शकतो हे कसे लिहावे तर रेखीय संयोजन मी हे असेच लिहीत आहे तर माझ्याकडे आहे तर हे माझे अज्ञात क्षेत्रातील स्पर्शिक घटक आहेत याचा फायदा काय आहे जर मी कुठल्याही एका काठावर गेलो तर मला 1 किंवा वजा 1 मिळेल तर मी नुकतेच त्यास गुणाकार करतो आणि मी तयार केलेल्या समस्येमध्ये हे माझे अज्ञात आहेत मी सांगितले की मला वेक्टर आधारित फॉर्म्युलेशन करायचे आहे याचा अर्थ असा की माझ्या अज्ञातांना वेक्टर असणे आवश्यक आहे तर मी माझ्या अज्ञात व्यक्तींनी वेक्टर व्हावे अशी इच्छा होती म्हणून मी जे केले ते अज्ञात वेक्टर आहे मी स्केलर अज्ञात असे लिहिले आहे जे ज्ञात वेक्टर फील्डने गुणाकार केला जे सर्वकाही अज्ञात आहे हे सोडविणे सोपे आहे तर अज्ञात आता स्केलेर आहेत स्केलेर्स काय आहेत ते ठीक आहे आपण हे केल्याचा इतर कोणताही फायदा आपण पाहू शकता का इशारा म्हणजे एकापेक्षा जास्त घटकांचा होय तर हे सर्व 0 च्या बाहेर आहेत तर सामान्य किनार्यांविषयी काहीतरी म्हणजे या गोष्टींची छान प्रॉपर्टी काय आहे टेंजेन्शिअल सीमा अटींची स्वयंचलितपणे काळजी घ्या उदाहरणार्थ समजा येथे माझ्याकडे 1 त्रिकोण आहे आणि येथे आणखी एक त्रिकोण आहे विद्यार्थीः सतत सर खरं तर आम्हाला माहिती आहे की मॅक्सवेलचे समीकरण असे म्हणतात की कोणतीही शुद्ध पृष्ठभागाची कोणतीही सीमा नसल्यास कोणतीही सीमारेषेची फील्ड एकसारखीच फील्ड असू शकतात ज्यासाठी आपण नंतर त्याचे व्यवहार करू शकू याकडे दुर्लक्ष करूया म्हणून जर आम्ही तुम्हाला असे सांगून दिले की आपल्याला येथून मोकळी जागा किंवा काही एकसंध किंवा अगदी विषम सामग्री माहित असेल तर कोणत्याही सीमा इंटरफेसवर काही फरक पडत नाही स्पर्शिक फील्ड समाधानी आहेत जर मी या पहिल्या घटक 1 चे बेसिस फंक्शन्स घेतो तर जर या व्हेरिएबलला मी घटक 2 असे लिहतो तर ते घटक 1 साठी सामान्य आहे आणि घटक 2 साठी सामान्य आहे कारण ते मूल्य सामायिक आहे हे आमच्याकडे नोड आधारित 1 डी एफईएम मध्ये जे आहे ते तसे आहे नोडचे मूल्य दोन्ही घटकांसाठी सामान्य आहे 2 व्हेरिएबल्स 1 व्हेरिएबल का तयार करायचे तर बाउंड्री टेंजेन्शिअल सीमा अटी आपोआप समाधानी होतात तर याचा अर्थ असा आहे की या गुणधर्मांकरिता या बांधकामासाठी लोकांनी बरेच प्रयत्न केले या गुणधर्मांकरिता हे बेसिस फंक्शन बनवल्यामुळे केवळ आनंदी योगायोगच नाही कारण जर आपल्यास सीमा अटी विनामूल्य मिळाल्या तर समाधान अधिक अचूक ठरेल तर ही बेसिस फंक्शन ते साहित्यामधील विविध नावांनी जातात तर मी त्यांचे फक्त काही नावे लिहितो ज्यास त्यांना एका समुदायाद्वारे व्हिटनी घटक म्हणतात आणि दुसरे समुदाय त्यांना नेडेलिक घटक म्हणतात विद्यार्थीः समस्या हो तर प्रश्न असा आहे की जर माझ्याकडे 2 जवळील 2 असल्यास आपण काय म्हणता विद्यार्थीः त्रिकोण त्रिकोण घटक मग या बाणांच्या दिशेचा येथे काय अर्थ आहे म्हणूनच जेव्हा आपण अंमलबजावणीस उतरता तेव्हा आपण हे निश्चित केले पाहिजे की एखाद्या विशिष्ट काठावर वेक्टर फील्ड आहे त्या दिशेने सुसंगतता आहे तर स्थानिक ते जागतिक अधिवेशनांतर्गत या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते म्हणून एफईएममध्ये बराच वेळ खर्च केला जातो की जेव्हा मी स्थानिक ते जागतिक आणि जागतिक ते स्थानिक जातो तेव्हा सर्व काही ठीक असते खरं तर ते बर्याच कोडिंग चुकांचा स्रोत आहे म्हणून आपण हे निश्चित केले पाहिजे की दिशेला असलेल्या फिल्डची एक सुसंगत दिशा आहे हे असे होऊ शकत नाही की 1 घटक इतर मार्गाने असे म्हणत आहे कारण अज्ञात दोघांनाही सामान्य आहे आणि तेथे फिल्ड ला फक्त एक अद्वितीय डायरेक्शन आहे ठीक आहे तर प्रत्येकजण शेप फंक्शनशी सोयीस्कर आहे तर कदाचित आपण प्रथमच एखाद्या वेक्टर क्षेत्राकडे पहात असाल जेथे आपण तयार केले असेल म्हणूनच जसे मी आधी नमूद केले आहे त्याचा फायदा असा आहे की आपल्यास निराकरण दर्शविण्यामध्ये अधिक अचूकता प्राप्त होते आणि उदाहरणार्थ विखुरलेल्या समस्या ज्या आम्ही अविभाज्य सूत्राद्वारे केल्या त्या अज्ञात आहेत की तेथे टीएम ध्रुवीकरण होते त्याच समस्येचे मला आता निराकरण करावयाचे असेल तर माझे अज्ञात प्लेनमध्ये एच असू शकते या वेक्टरच्या दृष्टीने लिहिले जाईल म्हणून मी सह कार्य करू शकत नाही मी एच सह कार्य करू शकतो विद्यार्थीः जेव्हा मी 1 ते 2 पर्यंत प्रवास करतो विद्यार्थी हो हो विद्यार्थी आपण त्या बाजूला 0 पाहू यू चे स्पर्शिक घटक आणि आहेत विद्यार्थीः असे केव्हा नाही जेव्हा आपण आपल्या म्हणण्याकडे जात असता मी नोड 1 ते 2 वर काम करीत आहे आणि हो कोणतीही एज घ्या आणि त्यासह कार्य करा विद्यार्थी हो टॅन्जेन्शियल असलेला एकच घटक आहे विद्यार्थी हं असं आहे होय इतर प्रत्येकामध्ये नॉर्मल घटक आहेत तर स्पर्शिक घटक केवळ त्या घटकाद्वारे दिले जात आहे तर हे द्रवपदार्थ यांत्रिकी लोकांच्या विरुध्द आहे जेथे विशिष्ट कडाच्या बाजूने कॉन्स्टन्ट घटक नसतात परंतु स्पर्शिक भाग नसून सामान्य गोष्ट असते तर यामुळे आमच्याकडे प्रवाह ठीक नसल्यास त्या सीमारेषा ओलांडून प्रवाह संचयित करू देते तर मग आता आपण प्रश्न विचारुया का विद्यार्थी आहे का मागील स्लाइड विद्यार्थी हो कारण X घटकात x नाही आणि y घटकात y नाही असे का दिसते एकदा तुम्ही बीजगणिताकडे पहा मी अंतिम फॉर्म लिहित आहे परंतु जर तुम्हाला असे म्हणायचे असेल तर हे चे लहान a लहान b लहान c त्यांच्या सर्वांच्या आत त्रिकोणाचे कॉर्ड कोऑर्डिनेट्स आहेत तर ही व्याख्या तयार करण्यात ते भाग घेतात तर आपण हे कार्य करू शकता ते सर्व रद्द करतात आपण या अगदी सोप्या फॉर्मसह सोडलेत तो एक छोटासा अंतर्ज्ञानी आणि आश्चर्यकारक आहे परंतु हे ठीक आहे परंतु हे लिहिणे हे बीजगणित मधील एक साधे एक्सरसाईझ आहे